नमस्कार आणि सीक्युर सिस्टीम इंजिनिअरिंग या विषयाच्या या भागात आपले स्वागत आहे मागील भागात आपण मायक्रो आर्किटेक्चर अटॅक याविषयी तपशीलवार माहिती पाहिली होती आणि आपण कॅशे कन्व्हर्ट चॅनल पण पाहिले होते कॅशे कन्व्हर्ट चॅनल संबंधित आपल्याकडे दोन प्रोसेस आहे आहेत प्रोसेस ए आणि प्रोसेस बी आणि दोन्ही प्रोसेस एकच कॅशे मेमरी शेअर करत आहेत प्रोसेस ए आणि प्रोसेस बी या दोन्ही प्रोसेस एकत्र येतात त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टिम आणि मायक्रोप्रोसेसर यांनी सुरक्षा दिलेली असूनही डेटा व माहिती एका प्रोसेस मधून दुसऱ्या प्रोसेस ला पाठवली जाते आता प्रोसेस ए आणि प्रोसेस बी मध्ये कॅशे मेमरी असल्यामुळे त्यामुळे त्यांच्या मधील संवाद कन्व्हर्ट चॅनल मार्फत होतो आपण या भागात फ्लश रीलोड FlushReload म्हणून ओळखल्या जाणार्या कॅश टायमिंग अटॅकचा आणखी एक प्रकार पाहणार आहोत अशा प्रकारच्या हल्ल्यांसाठी क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम आणि कॅशे मेमरीद्वारे गुप्त की किंवा क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदमबद्दल गुप्त माहिती चोरणे अशा ऍप्लिकेशनना टार्गेट केले जाते तर फ्लश रीलोड समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम कॉपी ऑन राईट हे जाणून घ्यावे लागेल हे आपल्याला पुन्हा ऑपरेटिंग सिस्टिम कडे घेऊन जाईल जिथे आपण फोर्क सिस्टिम कॉल चे एक्झिक्युशन कसे होते ते पाहू म्हणून फोर्क सिस्टिम आपल्याला असे माहित असणे आवश्यक आहे फोर्क सिस्टिम कॉल जे यूजर प्रोसेस कडून वापरले जाते ते ऑपरेटिंग सिस्टिम इनव्होक करते आणि नंतर ऑपरेटिंग सिस्टिम चाइल्ड प्रोसेस तयार करते आता जेव्हा फोर्क सिस्टिम कॉल रिटर्न होईल तेव्हा ते वेगवेगळ्या व्हॅल्यू रिटर्न करेल पॅरेंट प्रोसेस मध्ये फोर्क चाइल्ड प्रोसेसचा पीआयडी रिटर्न करतोतर चाईल्ड प्रोसेस मध्ये फोर्क शून्य ची व्हॅल्यू शून्य रिटर्न करतो तर या कोड मध्ये लिमिट दिले जाते इथे पॅरेंट प्रोसेस इफ असलेला भाग एक्झिक्युट करू शकतो तर चाइल्ड प्रोसेस जे आत्ता तयार झाले आहे ते इथे एल्स भाग एक्झिक्युट करू शकतात आता फ्लश आणि रीलोड यासंबंधी आपल्यासाठी महत्वाचे म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय घडते तर जेव्हा कधी फोर्क सिस्टिम एक्झिक्युट होते तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम पेज टेबल आणि पेज डिरेक्टरी डुप्लिकेट करते तर आपल्याला काय मिळेल तर आपल्याला पॅरेंट पेज टेबल आणि पेज डिरेक्टरी मिळेल आणि क्लोन चाइल्ड पेज टेबल आणि पेज डिरेक्टरी मिळेल पॅरेंट प्रोसेसचा व्हर्च्युअल ऍड्रेस आणि चाइल्ड प्रोसेसचा व्हर्च्युअल ऍड्रेस हे खूप अगदी समान प्रकारे मॅप केले जाईल तर ही फिजिकल मेमरी रॅम मध्ये आहे आणि आपण काय पाहू तर पॅरेंटचा पेजटेबल आणि चाइल्डचा पेज टेबल फिजिकल मेमरी मध्ये एकाच भागात मॅप केला जाईल तर म्हणून जेव्हा कॉल रिटर्न होईल आपल्याकडे पॅरेंट प्रोसेसच्या अगदी डुप्लिकेट चाइल्ड प्रोसेस असतील ह्या रॅम मधील पेजेस पॅरेंट चाइल्ड एकमेकांना शेयर करतील जोपर्यंत पॅरेंट किंवा चाइल्ड एखादा डेटा मॉडीफाय करत नाही जेव्हा हे घडेल तेव्हा ऑपरेटिंग सिस्टिम इनव्होक होईल आणि नवीन पेजेस तयार करेलउदाहरणार्थ आपल्याकडे एक व्हेरिएबल आहे जे पॅरेंट आणि चाइल्ड प्रोसेस शेयर करत आहे आणि चाइल्ड प्रोसेस तयार झाल्यानंतर एखादा डेटा मॉडीफाय करेल जेव्हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट होईल तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये फॉल्ट निर्माण होईल आणि चाइल्ड प्रोसेसला त्या मॉडिफाइड डेटा संबंधित नवीन पेज फिजिकल मेमरी मध्ये अल्लोकेट केले जाईल तर याचा फायदा आपल्याला काय होईल तर आपल्याला पॅरेंट आणि चाइल्ड मध्ये मोठा भाग शेअर करता येईल उदाहरणार्थ जर तुम्ही असे समजा की कॉमन लायब्ररी आहे जसे की जी जी की कॉमन फंक्शन सी स्टोअर करत आहे जसे की printf आणि scanf त्यामुळे कॉपी आणि राईट जे पर्यंत सिस्टिम मध्ये वापरले जातात त्या सिस्टीम मधील प्रत्येक प्रोसेस printf आणि scanf फंक्शन ची सेम कॉपी वापरेल जी कि रॅम मध्ये असतेतर रॅम मध्ये स्टोअर असलेल्या प्रत्येक प्रोसेस मध्ये वेगवेगळे printf चे व्हर्जन असेल असे होणार नाही त्यामुळे आपल्याला असा फायदा होईल की रॅम ची मोठी जागा वाचेल आता आपण ज्याला प्रोसेस ट्री म्हणतात ते पाहू या जे आजच्या आधुनिक ऑपरेटिंग सिस्टिम मधले खूप कॉमन मॉडेल आहे आपल्याला काय कळते तर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये फोर्क सिस्टिम चा वापर करून प्रोसेस तयार केल्या जातात फक्त पहिली प्रोसेस सोडून प्रत्येक युनिक प्रोसेस मध्ये पहिली प्रोसेस Init नावाने ओळखली जाते आणि ही विशिष्ट प्रोसेस ऑपरेटिंग सिस्टिम कडून तयार केली जाते इथ पासून ही प्रोसेस नंतर वेगवेगळ्या चाइल्ड प्रोसेस फोर्क करते आणि अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस ट्री तयार करते आपल्याला माहित आहे की जर ही प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसची पॅरेंट आहे दुसऱ्या प्रोसेसची पॅरेंट आहे आणि असेच पुढे तर सगळ्या प्रोसेस नंतर आपण Init प्रोसेस कडे जाऊया आता कॉपी ऑन राईट च्या रिझल्ट प्रमाणे लायब्ररीचे कोड अखेरीस फिजिकल मेमरी मध्ये शेयर केले जातात तर उदाहरणार्थ आपल्याकडे दोन प्रोसेस असल्यास या जांभळ्या रंगाची प्रोसेस आणि येथे हिरव्या रंगाची प्रोसेस आणि आपण सारखे लायब्ररी फंक्शन वापरले जे या प्रकरणात एसएसएल एन्क्रिप्शन आहे अखेरीस जरी या 2 प्रोसेस भिन्न व्हर्च्युअल मेमरी स्पेसेसवर आहेत अखेरीस जेव्हा ते फिजिकल मेमरीवर मॅप होतात तेव्हा अखेरीस ते या एसएसएल एन्क्रिप्शनची समान प्रत रॅममध्ये स्टोअर करतात तर आपल्याकडे असलेल्या या दोन प्रोसेस कशा आहेत ते पाहूया दोन्ही ही एसएसएल एन्क्रिप्शन एक्झिक्युट करत आहे आता या 2 प्रोसेस एकचं शेवटच्या स्तराची कॅशे मेमरी किंवा एलएलसी कॅशे मेमरी शेअर करत आहे तेव्हा काय होते ते पाहू म्हणून आपण पहात असलेले आर्किटेक्चर काहीसे असे आहे आपल्याकडे दोन कोर आहेत कोर १ आणि कोर २ प्रोसेस १ ही कोर १ मध्ये एक्झिक्युट होत आहे आणि प्रोसेस 2 ही कोर २ मध्ये एक्झिक्युट केली गेली आहे आणि जसे आपण आधी चर्चा केली आहे की या दोन्ही ही प्रोसेस एसएसएल एन्क्रिप्शन एक्झिक्युट करतात तसेच आपण काय गृहित धरलेले की दोन्ही कोर १ आणि कोर 2 समान शेवटच्या स्तराचे शेवटच्या स्तराची कॅशे मेमरी शेअर करतात म्हणून कॅशे मेमरी कशी दिसते त्याचे हे एक मोठे चित्र आहे आता जेव्हा एक हिरवी प्रोसेस एसएसएल एन्क्रिप्शन एक्झिक्युट करते आपल्याला माहित आहे काही प्रमाणात कॅशे मिस उद्भवतील आणि परिणामी या एसएसएल एन्क्रिप्शनशी संबंधित इन्स्ट्रक्शन्स आणि डेटाचे काही भाग असतीलजे कॅशे मेमरीमध्ये लोड होतील तर पहिल्यांदा आपल्याला मोठ्या प्रमाणात कॅशे मिस मिळतील आणि त्या कॅशेमध्ये एसएसएल एन्क्रिप्शनचे काही भाग असतील पहिले एक्झिक्युशन जे या उदाहरणात प्रोसेस 1 शी संबंधित ते फार धीमे असेल कारण तिथे मोठ्या प्रमाणात कॅशे मिस असतील आता जेव्हा दुसरी प्रोसेस समान फंक्शन एक्झिक्युट करेंल तेव्हा काय होईल ते आपण पाहू जेव्हा ही प्रोसेस एक्झिक्युट होते तेव्हा लक्षात घ्या की डेटा आधीपासूनच कॅशेच्या शेवटच्या पातळी मध्ये आहे जेव्हा एसएसएल एन्क्रिप्शन एक्झिक्युट होईल प्रोसेस 1 आणि प्रोसेस 2 याआधीच एक्झिक्युट झाल्यामुळे तिथे बरीच कॅश हिटस् मिळतील त्यामुळे जरी फंक्शन दोन्ही प्रोसेस मध्ये अगदी सारखे असतील तरीही दुसऱ्या प्रोसेसचे एक्झिक्युशन पहिल्या प्रोसेस पेक्षा वेगवान पद्धतीने होईल यासह आपण प्रत्यक्षात पाहिले आहे की एक प्रोसेस इतर प्रोसेसच्या एक्झिक्युशनच्या वेळेवर कसा प्रभाव पाडू शकते आता आपण थोडे अधिक तपशील पाहू आणि एका प्रोसेसद्वारे दुसर्या प्रोसेसपासून गुप्त माहिती कशी लिक होऊ शकते हे पाहू आता समजा आपल्याकडे एसएसएल एन्क्रिप्शन आहे आणि एक फंक्शन जे एसएसएल एन्क्रिप्शन सारखे दिसते हे फंक्शन एक्सपोन्ट म्हणून ओळखले जाते ते 3 व्हॅल्यूज बी ई आणि एम घेते आणि हे खूप सामान्य फंक्शन आहे जे की पब्लिक की सायफर जसे की आर ए सी इंक्रीप्शन मध्ये वापरले जाते आर ए सी सारख्या एन्क्रिप्शन मध्ये दुसरे आरगयूमेंट की आरगयूमेंट हे गुप्त आहे आता हे वैशिष्ट्ये अतिशय उच्च पातळीवर जात आहेत आपण फक्त इंवोकेशन पाहत आहोत आपण पाहतो की ई व्हॅल्यू इथे वापरली आहे मूलत ei आय हा ई मध्ये उपस्थित असल्याचे दर्शवतो तर या विशिष्ट फंक्शनमधे काय केले जाते ते म्हणजे तिथे फॉर लूप आहे जे e down मधील मोर सिग्निफिकँट बीट ते 0 म्हणजे लिस्ट सिग्निफिकँट बीट पर्यंत एक्झिक्युट होत आहे आणि प्रत्येक इटरेशन मध्ये फॉर लूप कंडिशन चेक करतोय की e मधले ith बीट वन आहे की झिरो आहे जर ith बीट 1 असेल तर आपण मॉड्यूलर रिडक्शन नंतर मल्टिप्लिकेशन करूजर ith बीट शून्य असेल तर ह्या दोन्ही स्टेप आठ आणि नऊ वगळल्या जातील आता आपण पाहूयात इतर प्रोसेस ज्या सेम लास्ट लेवल कॅशे शेअर करत आहे त्यामध्ये ई आय वरील गुप्त माहितीची थोडी माहिती काढण्यासाठी फ्लश प्लस रीलोड हल्ला कसा वापरला जाईल तर आपल्यासाठी महत्वाचे काय आहे ते म्हणजे एक्स86 सपोर्ट करणाऱ्या इन्स्ट्रक्शन सीएलफ्लश तर या सीएलफ्लश इन्स्ट्रक्शन ऍड्रेस इनपुट म्हणून घेतात आणि सिस्टिम मधील सगळ्या कॅशे मधले ऍड्रेस फ्लश करून टाकतात तर उदाहरणार्थ तुम्ही सीएलफ्लश एक्झिक्युट करत आहात आणि आठव्या लाईन चा ऍड्रेस देत आहात आणि इथून काय गॅरेंटी मिळेल तर या कोड मधील आठव्या लाईन संबंधित सगळा सिस्टीम मधील कॅशे तून फ्लश केला जाईल तर फ्लश आणि रीलोड खालील प्रमाणे काम करतो मूलत हल्लेखोराला 2 टप्पे असतात फ्लश फेज आणि नंतर रीलोड फेज फ्लश फेजमध्ये हल्लेखोर अशा प्रकारे लाईन एक्झिक्युट करतो जसे की फ्लश फेज मध्ये हल्लेखोर यासारख्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करतो आणि आठव्या लाईनच्या संबंधित इन्स्ट्रक्शन्स ह्या कॅशे मेमरी तून आहे याची खात्री करतो रीलोड फेज दरम्यान हल्लेखोर आठव्या लाइन मध्ये असलेल्या इन्स्ट्रक्शन एक्सेस करेल आणि म्हणूनच या इन्स्ट्रक्शन नंतर कॅशे मेमरीमध्ये पुन्हा लोड केल्या जातील जेणेकरून हल्लेखोर सतत 2 मोडमध्ये चालू असतो फ्लॅश मोड जिथे हा सीएलफ्लश एक्झिक्युट होतो आणि डेटा कॅशेबाहेर हलविला जातो नंतर थोडा वेळ थांबायचे असते आणि मग एक रीलोड मोड आहे जेथे अलीकडे फ्लश झालेला झालेला डेटा एक्सेस केला जातो जेणेकरून तो परत कॅशेमध्ये पुन्हा लोड केला जाईल आणि दुसर्या स्टेपमध्ये जेव्हा डेटा कॅशेमध्ये पुन्हा लोड केला जातो तेव्हा हल्लेखोर त्या विशिष्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करण्यासाठी किती वेळ लागला हे देखील मोजतो तर लक्षात घ्या की जर तेथे कॅशे मिस असेल तर एक्झिक्युशन साठी लागणारा वेळ जास्त असेल दुसरीकडे जर कॅशे हीट असेल तर रीलोड फेजचा वेळ एक्झिक्युशनच्या वेळेपेक्षा खूपच कमी असेल तर हल्लेखोर फ्लश आणि रीलोडच्या या 2 स्टेपमध्ये टॉगल करत असताना वेळ जसजशी वाढत जाईल तसतसे काय होईल ते आपण पाहू तर इथला लाल भाग रीलोड स्टेप दर्शवितो आणि इथला निळा भाग फ्लश स्टेपसाठी वेळ दर्शवितो येथे उदाहरणार्थ तेथे एक फ्लश घडला आहे आणि हल्लेखोरांनी कॅशेमधून 8 व्या ओळीशी संबंधित इन्स्ट्रक्शन फ्लश करण्यासाठी सीएलएफ फ्लशचा वापर केला आहे तो काही काळ प्रतीक्षा करतो आणि नंतर रीलोड स्टेप चालू होते आणि लाइन 8 शी संबंधित इन्स्ट्रक्शन कॅशेवरून काढून टाकल्यामुळे आपल्याला एक कॅशे मिस मिळेल आणि म्हणून पुन्हा लोड करण्यासाठी एक्झिक्युशनचा वेळ बर्यापैकी असेल आता आपण असे समजूया की फ्लश आणि रीलोड टप्प्यांपैकी एका दरम्यान एक विक्टिम पण एक्झिक्युट केला आहे आणि विक्टिम ने हे विशिष्ट for लूप एक्झिक्युट केले आहे आणि EI ची व्हॅल्यू एक वर सेट केली आहे ज्याने लाइन 8 आणि लाइन 9 एक्झिक्युट केली आहे परिणामी विक्टिम च्या एक्झिक्युशन मुळे कॅशे मिस होतील लाईन 8 आणि लाईन 9 च्या संबंधित इन्स्ट्रक्शन कॅशे मेमरीमध्ये लोड होईल आता हल्लेखोराच्या रीलोड अवस्थेचा विचार करा कारण रीलोड 8 शी संबंधित इन्स्ट्रक्शन कॅशेमध्ये आहेत कारण रीलोडच्या टप्प्यात हल्लेखोर कॅशे हिट्स चा साक्षीदार असेल आणि त्यामुळे ह्या विशिष्ट रिलोड फेज एक्झिक्युट होण्यासाठी लागणारा वेळ हा कमी असेल त्यामुळे हल्लेखोर प्रोसेस 1 मधील आठव्या लाइन संबंधित इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट झाल्या असते कळवू शकेन शकेल आणि परिणाम तो E मधील ith बीट हे 1 आहे हे सांगू शकेल त्यामुळे इतर बर्याच शक्यतांमध्ये वर्णन केले आहे खालील हे 3 आकडे उदाहरणार्थ जेव्हा हल्लेखोराच्या रीलोड फेजच्या आधी किंवा थोड आधी एवीकेशन उद्भवलेले असेल किंवा रीलोडच्या आधी विक्टिमने एकापेक्षा अधिक एक्सेस केलेले असू शकतात या विशिष्ट स्लाइडपासून दूर नेणे ही महत्त्वाची बाब आहे की रीलोडच्या एक्झिक्युशन टाइम् चे निरीक्षण करून हल्लेखोर विक्टिम प्रोसेस द्वारे काही इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट झाल्या की नाही हे शोधू शकतो आणि या विशिष्ट माहितीवरून हल्लेखोर विक्टिम प्रोसेस बाबत गुप्त माहिती सांगू शकतो येथील उदाहरणात जर या इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट झाल्या असत्या तर हल्लेखोरने त्या E i बिट की ची व्हॅल्यू 1 लावली असती जर या इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट झाल्या नसत्या तर हल्लेखोराने E i बिटची व्हॅल्यू 0 लावली असती ही विशिष्ट स्लाइड विक्टिम एक्झिक्युट होत असल्याने रिलोडचा वेळ दर्शविते जेव्हा तेथे असलेल्या क्षेत्राशी संबंधित कॅशे हिट असेल आणि कॅशे मिस असेल तेव्हा तेथे महत्त्वपूर्ण फरक असतो हे आपण स्पष्टपणे पाहू शकतो यावरून हल्लेखोर विक्टिम प्रोसेस द्वारे प्रत्यक्षात कोणत्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट होतील हे सांगू शकतो तर मग आपण या फ्लश आणि रीलोड हल्ल्याचा प्रत्यक्षात कसा सामना करू शकतो प्रत्यक्षात अशा हल्ल्यापासून बचाव करण्याचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे बहुतेक ऑपरेटिंग सिस्टमद्वारे लागू केलेले तत्व कॉपी अँड राईट न वापरणे तथापि हे सांगणे करण्यापेक्षा फार सोपे आहे कारण कॉपी अँड राईट हे सिस्टीममध्ये असलेल्या ठराविक रॅमचा वापर करण्याचा कार्यक्षम मार्ग आहे तथापि आपण पाहिलेले की जरी कॉपी अँड राईट संदर्भात सिक्युरिटी व्हॅलनरॅबिलीटी असल्या तरीही हा मार्ग वापरला जायचा तथापि अगदी अलीकडेच क्लाऊड प्रदात्यांनी एका व्हर्च्युअल मशीन वरून दुसऱ्या व्हर्च्युअल मशीन वर कॉपी ऑन राईट करण्यास प्रतिबंधित केले आहे या विशिष्ट हल्ल्यापासून बचाव करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे सीएलएफ फ्लश पुन्हा डिझाइन करणे आणि त्यास प्रीव्हिलेज इन्स्ट्रक्शन बनविणे जसे की एक विशिष्ट ऍप्लिकेशन सीएलएफ फ्लश सारखे फंक्शन वापरत नाही अशा इन्स्ट्रक्शन सामान्यत मेमरी कन्सिस्टन्सी मिळवण्यासाठी वापरल्या जातात आणि ज्या बहुतेक एप्लीकेशन्सला आवश्यक नसतात संभाव्य काउंटरमेजर म्हणजे उदाहरणार्थ सीएलएफफ्लशला प्रीव्हिलेज इन्स्ट्रक्शन बनविणे आणि फक्त सुपर यूजर्स किंवा रूट यूजर्सला सीएलफ्लश चा वापर करू देणे दुसरा पर्याय म्हणजे केवळ सिस्टम कॉलद्वारे सीएल फ्लश एक्सेस करू देणे 3rd रा काउंटरमेजर जे आता इंटेलने स्वीकारले आहे आणि एएमडी ने पण फोलो केले आहे तो म्हणजे कॅशे मेमरी तयार करणे ज्या नॉन इनक्लूझीव आहेत आपण या गोष्टींच्या खोलात जाणार नाहीये तर आधुनिक इंटेल मशीनमध्ये विशेषत इंटेल आय 9 व त्याच्यापुढे नॉन इनक्लूझीव कॅशे आहेत जे फ्लश आणि रीलोड हल्ल्यापासून बचाव करू शकतात इतर सोल्यूशन्स म्हणजे सिस्टममध्ये असलेले असलेले फजिंग क्लॉक सामान्य क्लॉक जे आरडीटीएससी टाइमस्टॅम्प काउंटर अशा योजनांमध्ये वापरले जातात आणखी एक प्रतिरोधक गोष्ट म्हणजे फजिंग क्लॉक दुसरे काऊंटरमेजर म्हणजे हल्लेखोर अचूक वेळेचे मोजमाप करू शकणार नाही दुसरा पर्याय म्हणजे सॉफ्टवेयर डेव्हर्सीफिकेशनद्वारे जेथे आपण मेमरी मधील ऑब्जेक्ट्सच्या स्थानांना परवानगी दिली आहे जेणेकरून हिट्स आणि मिस हे मॉनिटर करून किंवा हिट्स आणि मिस हे मिळवूनहल्लेखोर त्या ठिकाणी प्रत्यक्षात कोणती इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट केली होती हे सहजपणे ओळखू शकणार नाही धन्यवाद